शोध कसे दिसतात शोध कसे दिसतात हा एक सोपा प्रश्न वाटेल कि शोध तसेच दिसतात जसे दिसावयास पाहिजेत हा एक सोपा प्रश्न वाटेल कि शोध तसेच दिसतात जसे दिसावयास पाहिजेत परंतु पेटंट फाईल करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले असता तुम्ही जेव्हा एखाद्या शोधांचे पेटंट घेऊ इच्छिता तेव्हा शोधाचे केवळ वर्णन करून चालत नाही परंतु पेटंट फाईल करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले असता तुम्ही जेव्हा एखाद्या शोधांचे पेटंट घेऊ इच्छिता तेव्हा शोधाचे केवळ वर्णन करून चालत नाही शोध हा काळ आणि स्थळ यांच्या परिमाण मध्ये अस्तित्वात असतो आणि शोधाची दृष्य वैशिष्ट्य असतात शोध हा काळ आणि स्थळ यांच्या परिमाण मध्ये अस्तित्वात असतो आणि शोधाची दृष्य वैशिष्ट्य असतात तेव्हा पेटंट फाईल करण्यासंदर्भात कार्यवाही करत असताना शोधाचे केवळ शब्दात वर्णन करून चालत नाही तर तुम्हाला शोधास लिपिबद्ध करावे लागते तेव्हा पेटंट फाईल करण्यासंदर्भात कार्यवाही करत असताना शोधाचे केवळ शब्दात वर्णन करून चालत नाही तर तुम्हाला शोधास लिपिबद्ध करावे लागते शोधाची दृश्य वैशिष्ट्य म्हणजे अशा बाबी ज्या तुम्ही पाहू शकता किंवा त्याचे आकलन करू शकत शोधाची दृश्य वैशिष्ट्य म्हणजे अशा बाबी ज्या तुम्ही पाहू शकता किंवा त्याचे आकलन करू शकत उदाहरणार्थ एखादा शोधकर्ता तुमच्याकडे त्याने शोधलेले एखादे उपकरण घेऊन येईल उदाहरणार्थ एखादा शोधकर्ता तुमच्याकडे त्याने शोधलेले एखादे उपकरण घेऊन येईल तेव्हा ते उपकरण सर्वसामान्य व्यक्तीस ज्या पद्धतीने दिसते ती शोधाची दृश्य वैशिष्ट्ये होत तेव्हा ते उपकरण सर्वसामान्य व्यक्तीस ज्या पद्धतीने दिसते ती शोधाची दृश्य वैशिष्ट्ये होत परंतु पेटंट ड्राफ्टिंग च्या दृष्टीने मात्र दृश्य वैशिष्ट्य सोबतच शोधाच्या अधिक सखोल वैशिष्ट्यांची मांडणी करणे आवश्यक असते परंतु पेटंट ड्राफ्टिंग च्या दृष्टीने मात्र दृश्य वैशिष्ट्य सोबतच शोधाच्या अधिक सखोल वैशिष्ट्यांची मांडणी करणे आवश्यक असते म्हणजेच तुमच्या शोधाचे पेटंट ड्राफ्टिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शोधास लिपिबद्ध करावे लागेल म्हणजेच तुमच्या शोधाचे पेटंट ड्राफ्टिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शोधास लिपिबद्ध करावे लागेल हे का महत्वाचे आहे हे का महत्वाचे आहे हे महत्त्वाचे आहे कारण ड्राफ्टिंग मध्ये तुम्ही तुमचा शोध हा लिपिबद्ध स्वरूपात दाखवत आहात हे महत्त्वाचे आहे कारण ड्राफ्टिंग मध्ये तुम्ही तुमचा शोध हा लिपिबद्ध स्वरूपात दाखवत आहात तेव्हा शोधाचे दृष्य स्वरूप याचे रूपांतर आता शब्द आणि आकृती यांच्या माध्यमातून होत आहे तेव्हा शोधाचे दृष्य स्वरूप याचे रूपांतर आता शब्द आणि आकृती यांच्या माध्यमातून होत आहे हे कशा पद्धतीने होते हे आपण पाहू हे कशा पद्धतीने होते हे आपण पाहू हे एका विजेच्या दिव्याचे पेटंट असून त्यासंबंधीची माहिती यात दिलेली आहे हे एका विजेच्या दिव्याचे पेटंट असून त्यासंबंधीची माहिती यात दिलेली आहे यामध्ये विजेच्या दिव्याचे असे वर्णन केलेले आहे की हा एक विजेचा दिवा असून उच्च प्रतिरोध असलेल्या कार्बनच्या फिलामेंट पासून सातत्यपूर्ण प्रकाश परावर्तित करते आणि त्यास धातूच्या तारांनी संरक्षित केले आहे यामध्ये विजेच्या दिव्याचे असे वर्णन केलेले आहे की हा एक विजेचा दिवा असून उच्च प्रतिरोध असलेल्या कार्बनच्या फिलामेंट पासून सातत्यपूर्ण प्रकाश परावर्तित करते आणि त्यास धातूच्या तारांनी संरक्षित केले आहे तेव्हा हा विजेचा दिवा दृश्य स्वरूपात इतर कुठल्याही विजेचा दिव्या सारखा दिसतो तेव्हा हा विजेचा दिवा दृश्य स्वरूपात इतर कुठल्याही विजेचा दिव्या सारखा दिसतो परंतु आपण जेव्हा शोधाचे पेटंट घेण्यासाठी त्याचे ड्राफ्टिंग करत असतो तेव्हा शोधाचे केवळ बाह्य वर्णन करून चालत नाही परंतु आपण जेव्हा शोधाचे पेटंट घेण्यासाठी त्याचे ड्राफ्टिंग करत असतो तेव्हा शोधाचे केवळ बाह्य वर्णन करून चालत नाही तर तुम्हाला तुमच्या शोधाच्या सर्व तांत्रिक बाबींना लिपिबद्ध करणे गरजेचे असते तर तुम्हाला तुमच्या शोधाच्या सर्व तांत्रिक बाबींना लिपिबद्ध करणे गरजेचे असते आपण छापखाना यंत्राचा शोध पाहिला आहे आपण छापखाना यंत्राचा शोध पाहिला आहे सर्वसामान्य व्यक्तीस छापखाना यंत्राचे चित्र म्हणजे एखादे यंत्र वाटेल ज्याद्वारे काही विशिष्ट कार्य पार पाडले जाते सर्वसामान्य व्यक्तीस छापखाना यंत्राचे चित्र म्हणजे एखादे यंत्र वाटेल ज्याद्वारे काही विशिष्ट कार्य पार पाडले जाते परंतु या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी मात्र वरील स्लाईडमध्ये दाखवल्या प्रमाणे त्याचे सविस्तर वर्णन करणे आवश्यक आहे परंतु या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी मात्र वरील स्लाईडमध्ये दाखवल्या प्रमाणे त्याचे सविस्तर वर्णन करणे आवश्यक आहे तेव्हा पेटंटसाठी शोधाचे केलेले वर्णन हे शब्द आणि आकृती यामध्ये असेल तेव्हा पेटंटसाठी शोधाचे केलेले वर्णन हे शब्द आणि आकृती यामध्ये असेल आता आपण दूरध्वनी यंत्राचे उदाहरण पाहू आता आपण दूरध्वनी यंत्राचे उदाहरण पाहू दूरध्वनी यंत्रांमध्ये एक रिसिव्हर असून ते विजेच्या कंपनाच्या माध्यमातून कार्यरत होते दूरध्वनी यंत्रांमध्ये एक रिसिव्हर असून ते विजेच्या कंपनाच्या माध्यमातून कार्यरत होते सर्वसामान्य व्यक्ती साठी दूरध्वनी म्हणजे वरील चित्राप्रमाणे असणारे एक यंत्र दिसते सर्वसामान्य व्यक्ती साठी दूरध्वनी म्हणजे वरील चित्राप्रमाणे असणारे एक यंत्र दिसते मात्र त्याचे पेटंट घेण्यासाठी तुम्हाला त्या शोधाचे विशिष्ट पद्धतीने वर्णन करावे लागेल ज्याद्वारे या यंत्राच्या शोधाबाबत निश्चित माहिती दिली गेली असेल आणि यातील कुठला भाग संरक्षित करायचा आहे याचेही वर्णन केलेले असेल मात्र त्याचे पेटंट घेण्यासाठी तुम्हाला त्या शोधाचे विशिष्ट पद्धतीने वर्णन करावे लागेल ज्याद्वारे या यंत्राच्या शोधाबाबत निश्चित माहिती दिली गेली असेल आणि यातील कुठला भाग संरक्षित करायचा आहे याचेही वर्णन केलेले असेल